विद्यार्थीविदयार्थी मित्रांचे स्वागत आहे तर आपण मॅनॅजमेन्ट अकाउंटिंग संदर्भातील मूलभूत गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेऊ मागील वर्गात आपण विविध घटकांबद्दल चर्चा केली आणि हे घटकच मॅनॅजमेन्ट अकाउंटिंग ह्या विषयाचे प्रकटीकरण करतात तसेच आपण कॉस्ट अकाउंटिंग बद्दल सुद्धा सखोल अशी चर्चा केली त्या सोबतच आपण विविध प्रकारच्या अकाउंटिंग पद्धती बद्दल हि बोललो जसे कि जबाबदारी लेखा पद्धती बरोबर तर मी तुम्हाला मागील वर्गात सांगितलं होत कि रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हि मॅनॅजमेन्ट अकाउंटिंग चे एक तंत्र आहे मी म्हणेन की जिथे संपूर्ण फर्म वेगवेगळ्या जबाबदारी केंद्रांमध्ये विभागलेली असते आपल्याकडे मुख्यत्वे तीन प्रकारची केंद्रे आहेत एक खर्च केंद्र दुसरे गुंतवणूक केंद्र आणि तिसरे नफा केंद्र म्हणूनच सर्व विभाग युनिट्स आणि फर्म चे सब युनिट्स हे उत्पादकाच्या उत्पादन खर्च्यासाठी आपले योगदान देतात त्यांनाच आपण भिन्न जबाबदारी केंद्र म्हणून संबोधतो उदाहरणार्थ कच्चा माल खरेदी करणे जे एक जबाबदारीचे केंद्र आहे मग कच्च्या मालाच्या प्रक्रियेमध्ये असे म्हटले जाते की प्रक्रिया एक हे एक जबाबदारी केंद्र आहे प्रक्रिया दोन हे एक दुसरे जबाबदारी केंद्र आहे तसेच प्रक्रिया तीन एक जबाबदारी केंद्र आहे मानव संसाधन विभाग एक जबाबदारी केंद्र आहे विपणन विभाग हे आणखी एक जबाबदारी केंद्र आहे अर्थात संपूर्ण फर्म म्हणजे सर्व युनिट्स आणि सब युनिट्स चे एकत्रटीकरण ज्या मध्ये टोटल कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट ला लहान युनिट्स मध्ये विभागले जाते आणि त्या प्रत्येक युनिट ला जबाबदारी केंद्र म्हणून संभोधले जाते हे असे का गेले आहे किंवा असे का सुचवले गेले आहे या बद्दल शोधल्यावर हे लक्ष्यात येईल कि कोणत्याही हि वेळी काही गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या तर काय केले पाहिजे उदाहरणार्थ खर्च हा बजेट दराच्या पातळीपेक्षा किंवा अंदाज पातळी पेक्षा किंवा स्टॅंडर्ड पातळी पेक्षा वाढत जात असेल तर आपणास इथे योग्य किंमतीचे विश्लेषण करावे लागेल तसेच खर्च हा नियोजित पातळी पेक्षा का वाढला याचा आपणास शोध घ्यावा लागेल त्या सोबतच कोणत्या घटकांमुळे खर्च वाढीस गेला तसेच कोणते डिपार्टमेंट किंवा युनिट किंवा सब युनिट या साठी कारणीभूत आहे याचा हि शोध घ्यावा लागेल फर्म ची वाढीव किंमत आणि त्यानुसार उत्पादनाची किंमत यासाठी कोण जबाबदार आहे हे स्पष्टपणे शोधावे लागेल आणि त्या सोबतच जबाबदारी हि निश्चित लागेल तसेच सुधारणात्मक धोरणाची अंमलबाजवणी करावी लागेल जर आपण संपूर्ण युनिट ला विविध जबाबदारी केंद्रांमध्ये विभागले नाही तर आपण होणाऱ्या नुकसानीसाठी कोण जबाबदार आहे आणि किती प्रमाणात जबाबदार आहे हे ओळखणे आपणास शक्य होणार नाही तर संपूर्ण विभाग तसेच संपूर्ण फर्म म्हणजेच खर्चाचे केंद्र अर्थात सर्व युनिट्स आणि सब युनिट्स हे खर्चामध्ये आणि उत्पादनामंध्ये आपले योगदान देत आहे दुसरे म्हणजे गुंतवणूक केंद्र जेव्हा आपणास उत्पादन क्षमता वाढवायची असेल किंवा नवीन उत्पादनाच्या ओळी जोडायच्या असतील किंवा नवीन बाजार पेठेत प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी नवीन गुंतवणूक आवश्यक आहे आणि याची हेतू पूर्तते साठी आपल्या कडे गुंतवणूक केंद्र आहे जे गुंतवणुकीचे योग्य असे मूल्यांकन करेल तसेच पुढील गुंतवणुकी संदर्भातील सर्व निर्णय ठरवेल अगदी त्याचप्रमाणे नफा केंद्र म्हणजे असे म्हणले जाऊ शकते कि जेव्हा उत्पादन बाजारात जाईल आणि त्याची काही किंमतीवर विक्री होईल आणि यातून मिळणार पैसे याला आपण नफा असे म्हणतो तर नफ्या मध्ये वाढ कशी होईल या बद्दल जो विभाग कार्यरत असेल याला आपण नफा केंद्र असे म्हणतो उदाहरणार्थ जाहिरात तसे पहिले तर जाहिरात हे विपणन विभागाशी संबंधित आहे परंतु विपणन विभाग आणि विक्री विभाग हि नफा केंद्रा अंतर्गत कार्यरत असतो दोन्ही विभाग वस्तू बाजारपेठेमध्ये विकून फर्म ला फायदा मिळवून देण्या मध्ये आपले योगदान देतात म्हणजेच संपूर्ण फर्म हि प्रत्येक पाऊलला विचार करत असते कि कोण नफ्या मध्ये आपले योगदान करेल तसेच वास्तूचे वितरण कसे फायदेशीर ठरेल आणि अखेरीस जर कशावरही नियंत्रण ठेवण्याची किंवा सुधारण्याची आवश्यकता असल्यास आपण शोधू शकतो की कोणता कमकुवत बिंदू आहे किंवा कोणता सॉफ्ट पॉइंट आहे जेथे जास्त प्रयत्न केले पाहिजेत आणि जर प्रयत्न केले गेले असतील तर होय आपण नक्कीच कामगिरी सुधारू शकतो तर जबाबदारी केंद्रे ही फॉर्मची सबनिट्स आहेत आणि ते केवळ नियंत्रण वाढवण्यासाठी आणि फर्मची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तयार केली गेली आहेत तर मी आपणास येथे जबाबदारी केंद्रांच्या संदर्भात एक अतिशय शास्त्रीय उदाहरण सांगेन उदाहरणार्थ जेव्हा आपण भारतातील वीज बोर्डाविषयी बोलता आपण माझ्याशी नक्की सहमत व्हाल कि वीज मंडळाची स्थिती किंवा आर्थिक स्थिती विशेषतः जर आपण आर्थिक स्थिती बद्दल चर्चा केली तर असे म्हणता येईल कि काही काळापूर्वी पर्यंत हि स्थिती अत्यंत हालाकीची होती जर आपण त्यांच्या एकूण कामगिरी बद्दल आणि ते कसे कार्य करीत आहेत या बद्दल चर्चा केली तर आपणास लक्ष्यात येईल कि प्रत्येक विभाग हा निधी चे स्रोत व निधी चे उपयोजन या संदर्भात आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीच्या स्थितीमध्ये होता म्हणून सरकारने या वीज मंडळाचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार केला काही ठिकाणी वीज मंडळ हे वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये रूपांतरित झालेले आहे किंवा काही काही विशिष्ट राज्यांत ते पॉवर बोर्ड म्हणून कार्यरत आहेत म्हणूनच या विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेसाठी किंवा वीज मंडळाच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे संपर्क साधला आणि जेव्हा एडीबीने या बोर्डांच्या एकूण आर्थिक आरोग्याचा आणि संरचनेचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी भारत सरकारला तसेच दोन वेगवेगळ्या राज्य सरकारांना सुचवले आपण या वीज उत्पादक कंपन्यांचे आरोग्य सुधारू इच्छित असल्यास मग आपणास एक गोष्ट करणे आवश्यक आहे की आपण देशामध्ये वीज क्षेत्राच्या संदर्भात भिन्न जबाबदारी केंद्रे तयार करावी लागतील या आधी काय होते या प्रकाराच्या सूचनेपूर्वी तेथे एकच राज्य बोर्ड वीज निर्माण करीत होते ते राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पोहचवत होते आणि अखेर ते राज्यातील संपूर्ण भागात घराघरात वीज वितरण करत होते पण जेव्हा एडीबीने या प्रकारचे मॉडेल सुचविले होते मग आता काय केले गेले आहे आज आपण पाहिले असेल किंवा आपण कदाचित आपल्या रोजच्या जीवनात पाहत किंवा अनुभवत असाल की पॉवर सेक्टरमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे घटक नाहीत त्यातील एक घटक जो कि वीज निर्मिती साठी जबाबदार आहे तसेच किती लाखो युनिट्स वीजनिर्मिती होते यासाठी संबंधीत आहे तसेच दुसरी कंपनी ट्रान्समिशन कंपनी म्हणून कार्यरत आहे म्हणजेच वीज निर्मिती करणारी कंपनी वीज निर्मिती करते व ती वीज ट्रान्समिशन कंपनीकडे स्थलांतरित करते आणि त्यानंतर ट्रान्समिशन कंपनी तुम्हाला राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाईल परंतु ते लोकांपर्यंत वीज वितरित करणार नाहीत तर ती जबाबदारी ट्रान्समिशन कंपनीद्वारे वितरण कंपनीकडे हस्तांतरित केली जाईल आणि वितरण कंपनी ती लोकांपर्यंत तसेच बाजारपेठ किंवा राज्यातील वेगवेगळ्या भागात वितरीत करेल आता हे असे का केले गेले आहे की बोर्डांचे आर्थिक आरोग्य बिघडले आहे कारण पूर्वी ही एकच संस्था होती आणि ती वीज निर्मिती चे कार्य करत असे तसेच वीज प्रसारित करत असे आणि विजेचे योग्य प्रकारे वितरण हि करत असे आणि वर्षाच्या अखेरीस जर वीज मंडळाला तोटा होत असेल तर होणारे नुकसान हे किती प्रमाणात आहे आणि ते नुकसान वीज निर्मिती मधून आले आहे कि वितरण करताना आलेले आहे याचे कारण हि माहिती होत नसे जर तोटा हा निर्मिती पातळीवर किंवा प्रसारण स्तरावर किंवा वितरण पातळीवर आला आहे म्हणून जबाबदारी निश्चित करणे आणि तोटा गोळा करणे शक्य नव्हते परंतु आता आपण तीन भिन्न प्रकारच्या संस्था तयार केल्या आहेत त्यामुळे आता पुष्कळ युनिट्स किंवा लाखो युनिट्स सतयार केले आणि सहजपणे मोजणे शक्य आहे जे वीज निर्मिती कंपनी ने किंवा पॉवर बोर्ड तयार केले आहे तसेच किती लाख युनिट्स वीज निर्मिती कंपनी ने ट्रान्समिशन कंपनी कडे स्थलांतरित केले हे मोजणे हि सहज शक्य आहे तर उदाहरणार्थ पॉवर बोर्ड जर १ लाख युनिट किंवा १00 लाख युनिट वीज तयार करीत असेल तर अशा परिस्थितीत या एक लाख युनिट्सपैकी इतर गोष्टींमुळे ट्रान्समिशन प्रक्रिया असे सांगते कि ९०००० युनिट्स जात आहेत ही पॉवर बोर्ड किंवा वीज निर्मिती कंपनी आहे ही ट्रान्समिशन कंपनी आहे जी वीज निर्मितीच्या ठिकाणापासून ते वापरण्याच्या ठिकाणा पर्यंत स्थानांतरित करण्यास जबाबदार आहे आणि शेवटी आपल्याला वितरणा कडे पाहावे लागेल तर येथे हे 80000 युनिट्स आहेत जे लोकांपर्यंत वितरीत झालेले आहेत आणि हे वितरण कंपनी चे कार्य आहे आता आपण हे पाहिले की आपण 100000 युनिट उर्जा निर्मितीसाठी निधी गुंतविला आहे पण शेवटी निर्मिती पासून ते ट्रान्समिशन कंपनी पर्यंत च्या प्रवासात आपण काही युनिट्स गमावले आणि 900000 युनिट्स ट्रान्समिशन कंपनी पर्यंत पोहचले तसेच ट्रान्समिशन कंपनी कडून वितरण कंपनी पर्यंत 80000 युनिट्स एवढीच ऊर्जा पोहचली आणि शेवटी जर आपण चर्चा केली तर 70000 युनिट्स उर्जा घराघरात वितरित केली गेली तरयाचा अर्थ असा आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण किती युनिट्स गमावली आहेत आपण 30000 युनिट्सची उर्जा गमावली आहे परंतु येथे हे स्पष्ट आहे आणि उपलब्ध माहिती च्या आधारे मी सांगू शकेन कि आपण वीज कुठे गमावली कारण सध्या आपण वीज निर्मिती साठी केलेला एकूण खर्च आहे 1 लाख युनिट्स जो कि 700000 युनिट्स नाही आपण 1 लाख युनिट्स साठी निधी खर्चलेला आहे ज्या मधील 10000 युनिट्स चे निर्मिती पासून ते स्थलांतरण प्रक्रियेत पोहचे पर्यंत नुकसान झालेले आहे जेव्हा आपण ऊर्जा दिली तेव्हा आपण आणखी 10000 युनिट गमावली आणि शेवटी आपल्या कडे फक्त 70000 युनिट शिल्लक राहिली जी आपण घराघरात पोहचवली याचा अर्थ असा की 1 लाख युनिट्सच्या एकूण निर्मिती विरूद्ध आपण फक्त 70000 युनिट्सचे वितरण करू शकलो म्हणून येथे आपणास किंमत मोजावी लागेल तर ती फक्त 1 लाख युनिट्ससाठी आहे आणि जेव्हा आपण महसुलाबद्दल बोलतो तर आपण 70000 युनिट्ससाठी पैसे मिळवून देऊ शकतो तर ही अगदी तांत्रिक प्रक्रिया आहे आणि याच प्रक्रियेमूळे मंडळाचे गंभीर नुकसान झाले असे आपण म्हणू शकतो म्हणूनच उदाहरणार्थ जर हे घडत असेल तर जेव्हा ते बोर्डात होते तेव्हा बोर्ड एकच संस्था म्हणून कार्यरत असे उदाहरणार्थ आपण पॉवर बोर्डबद्दल आणि पॉवर बोर्डामध्ये काय होत असेल याबद्दल चर्चा करू तर आपण 100000 युनिट्स निर्मिती साठी निधी गुंतवला आहे आणि शेवटी घरोघरी आपण 70000 युनिट्स एवढीच ऊर्जा पोहचवू शकलो म्हणजेच या संपूर्ण प्रक्रिये मध्ये आपले 30000 युनिट्स चे नुकसान झाले तर आता हे 30000 युनिट्स कोठे गेली हे आपण समजू शकलो नाही आपण 1 लाख युनिट्स निर्मित केले तसेच आपण 1 लाख युनिट्स ची विक्री करावयास हवी होती पण आपण बाजारपेठेत 70000 युनिट्सची च विक्री करू शकलो म्हणजेच आपणास 30000 युनिट्स चे नुकसान झाले परंतु आपण हे नुकसान शोधण्यात सक्षम नाही किंवा तोपर्यंत आपण हे शोधू शकणार नाही जोपर्यंत आपणास हे स्पष्ट होणार नाही कि नेमके कोणत्या पातळीवर हे नुकसान झालेले आहे आता जेव्हा आपण येथे झालेल्या नुकसानाबद्दल बोलत आहोत तेव्हा आपल्याला हे माहित झाले की पॉवर बोर्ड उत्पादक कंपनीने 90000 युनिटची निर्मिती केली आणि ते ट्रान्समिशन कंपनीला दिली म्हणजे आपणास इथे कळते कि या प्रक्रियेमध्ये 10000 युनिट्स आपण गमावले तसेच या पुढील प्रक्रिये मध्ये सुध्दा आपण 10000 युनिट्स गमावले तर येथे 10000 युनिट्स चे नुकसान झाले परंतु आपल्याला हे स्पष्टपणे माहित आहे की आपल्याकडे ट्रान्समिशन स्तरावर 10000 युनिट्सचे नुकसान झाले आहे आणि तसेच ट्रान्समिशन कंपनी कडून वितरण कंपनीकडे जाताना परत 10000 युनिट्सचे नुकसान झाले आहे आणि वितरण स्तरावरही 10000 युनिट्सचे नुकसान झाले आहे आणि उर्वरित ऊर्जा घरांपर्यंत पोहचली आहे तर आता आपण असा अंदाज लावू कि तीन हि स्तरावर प्रत्येकी 10000 युनिट्सचे अपेक्षित नुकसान झाले आहे किंवा ते अपेक्षित तोट्यापेक्षा जास्त ही असू शकते तर उदाहरणार्थ त्या स्थलांतरण स्तरावरील अपेक्षित नुकसान फक्त सात हजार युनिट्सचे होतेपरंतु आपणास प्रत्यक्षात 10000 युनिट्सचे नुकसान झाले आहे याचा अर्थ असा आहे की या प्रकरणात 3000 युनिट्सने वीज काढून घेतल्यास त्याचे किती असामान्य नुकसान होते स्थलांतरण ते वितरण प्रक्रियेमध्ये आपणास 8000 युनिट्स चा सामान्य नुकसान अपेक्षित होते आपण असे म्हणू कि 8000 युनिट्स ची उपलब्धता असताना हि आपणास शेवटी 2000 युनिट्स चे हि नुकसान झाले म्हणजे आपल्याला म्हणता येईल कि सामान्य नुकसान आपणास 7000 अपेक्षित होते परंतु एकूण नुकसान 10000 युनिट्स चे झाले अर्थात 3000 युनिट्स ला आपण असामान्य नुकसान किंवा अबनॉर्मल लॉस असे म्हणू शकतो या संदर्भात आपण असे ही म्हणू शकतो कि अपेक्षित नुकसान 8000 युनिट्स होते आणि वास्तविक नुकसान हे 10000 युनिट्स चे झाले तर येथे 2000 युनिट्सचे असामान्य नुकसान आहे आणि या प्रकरणात देखील आपण उच्च स्तरावर वितरणाची अपेक्षा करत असताना 9000 चे नुकसान होते परंतु आपल्याला 10000 चे नुकसान आहे तर याचा अर्थ असा की असामान्य तोटा म्हणजे 1000 युनिट्स आता आपणास येथे आढळले आहे कि एकूण 30000 युनिट्स आपण निर्मिती पासून ते वितरण पर्यंत गमावले आहेत जवळपास 6000 युनिट्स चे नुकसान हे अबनॉर्मल लॉस झालेला आहे जेथे कि अपेक्षित लॉस हा 24000 युनिट्स होता तेथे वास्तविक लॉस हा 30000 युनिट्स चा आहे म्हणजेच आपला तोटा हा 6000 युनिट्स ने वाढला आहे आता हे का झाले आहे हे नुकसान कोणामुळे झाले आहे आणि याची भरपाई आपण कशी करावी तर आपणास येथे सहज शोधात येईल कि ऊर्जा क्षेत्रात आपण 3 जबाबदारी केंद्र तयार करायला हवीत जर आपण योग्य जबाबदारीची केंद्रे तयार करत नसल्यास आपल्याला हे एकाच घटकामध्ये आढळू शकणार नाही जर आपण पॉवर बोर्ड असलेल्या एकाच घटक बद्दल बोलत असल्यास येथे आपणास 30000 युनिट्स चे नुकसान झालेले आढळते याचा अर्थ असा होतो की तोटा कोणत्या स्तरावर आहे निर्मिती स्तरावर आहे कि वितरण स्तरावर आहे किंवा तोटा स्थलांतरण स्तरावर आहे आपण ते शोधण्यात सक्षम नाहीत आणि हेच कारण आहे की जर आपण कोणत्याही समस्येचे कारण शोधण्यात सक्षम नसाल तर आपण ते सुधारू शकत नाही तर सुधारण्यासाठी आपल्याला त्याचे कारण शोधावे लागेल आणि कारण शोधण्यासाठी आपल्याला संपूर्ण फर्म वेगवेगळ्या जबाबदारी केंद्रांमध्ये विभागून घ्यावी लागेल जर सर्व केंद्रे 'फार चांगले काम करत असतील आणि फर्मची पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करत असतील तर ते ठीक आहे पण ते करत नसल्यास आणि त्या प्रकरणात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आपणास शोधावे लागेल कि फर्म च्या कोणत्या भागामध्ये समस्या आहे किंवा संपूर्ण फर्म मध्ये समस्या आहे आणि ही समस्या सोडविण्यासाठी आपण केंद्रे तयार करावी लागतील उदाहरणार्थ मी येथे सांगेन कि आपल्याकडे लांब वायर आहे आणि आपणास या वायरद्वारे वीज पास करावी लागेल म्हणून या बिंदूपासून प्रारंभ होईपर्यंत ते या टप्प्यावर पोहोचले पाहिजे आता उदाहरणार्थ वायरचा हा भाग सदोष आहे तर आपणास वायरचा कोणता भाग सदोष आहे हे शोधून काढावे लागेल परंतु यासाठी आपण काय कराल तर वायर चा काही भाग कट कराल आणि शेवटी वायर ला पुन्हा जोडलं आणि पाहाल कि वायर चा भाग व्यवस्थित कार्य करत आहे कि नाही तर वायरचा हा भाग सदोष होता जो आपण कट केला अगदी त्या प्रकारेच संस्थेमध्ये सुद्धा आपणास नुकसान करणारे घटक काढून टाकावे लागतील आणि यासाठी आपणास संपूर्ण फर्म ला वेगवेगळ्या जबाबदारी केंद्रांमध्ये विभाजित करावे लागेल तर येथे आपणास हे समजले कि जेव्हा 1930 साली मंदी अली होती तेव्हा आपण एक पद्धती विकसित केली ज्याला आपण संपूर्ण कॉस्ट अकाउंटिंग असे म्हणतो ज्या मध्ये आपण वस्तू आणि सेवांची किंमत मोजतो परंतु नंतर तीव्र स्पर्धा आणि 50 च्या दशकामुळे आणि त्या नंतर आपल्याला विभेदनाची किंमत मोजावी लागली आणि मग आपणास वाढीव किंमतीवर किंवा कदाचित वाढती तोटा नियंत्रित करावा लागला किंवा महसूल कमी करावा लागला आणि या साठी संपूर्ण फर्म ला आपण वेगवेगळ्या जबाबदारी केंद्रांमध्ये विभाजित केले आणि येथेच रेस्पॉन्सिबिलिटी अकाऊंटिंग उदयास अली आता आपण विविध साधनांबद्दल बोलू जे योग्य निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनामार्फत वापरले जातात तर येथे महत्वाची बाब ही कि आपण आता या विविध साधनांबद्दल येथे बोलणार आहोत परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट मी तुमच्याशी बोलत होतो की कॉस्ट अकाउंटिंग ची वेगवेगळी तंत्रे आहेत जी मॅनॅजमेण्ट अकाउंटिंग द्वारे किंवा मॅनॅजमेण्ट अकाउंटिंग मध्ये व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी वापरली जातात म्हणजे हे विविध साधने व उपकरणे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये वापरली जातात जसे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट बॅलन्स शीट हि साधने आपण फीनंसिअल अकाउंटिंग मध्ये वापरतो तसेच कॉस्ट अकाउंटिंग मध्ये ही आपण विविध नियमांचे तंत्र वापरतो प्रथमतः कॉस्ट चे सर्वात महत्वाचे तंत्र म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग आणि त्या मध्ये कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट तर आपण आता फक्त कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट याबद्दल एक झलक पाहू या आणि नंतर आपण कॉस्ट शीट आणि कॉस्ट स्टेटमेंट विस्तृत रित्या कसे बनवायचे हे हि शिकूयात तर सर्वप्रथम कॉस्ट शीट कशी बनवायची आणि कॉस्ट शीट बनवण्यामागील हेतू काय आणि त्या मार्फत आपण निर्णय निश्चिती कशी करू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजेच कॉस्ट शीट आपणास वस्तू व सेवा यांची माहिती मिळवण्यासाठी मदत करते आणि त्यासाठी संपूर्ण कॉस्ट ला आपण विविध जबाबदारी केंद्र मध्ये आपण येथे विभाजित करतो तर आता येथे दोन मार्ग आहेत जर आपणास वस्तू व सेवा यांच्या उत्पादनाची किंमत मोजायची असेल तर आपण त्यांची टोटल कॉस्ट मोजतो परंतु आपणास शास्त्रीयदृष्ट्या खर्चाची गणना करायची असेल आणि नियंत्रण मोजायचे असेल किंवा आपणास नुकसान करणाऱ्या घटकांची माहिती करायची असेल तर असे म्हणता येईल कि फर्म ची कदाचित कॉस्ट वाढत आहे किंवा येथे असणारी संसाधने हि कमी झालेली आहेत आणि यामुळे फर्म च्या कॉस्ट वर त्याचा परिणाम पडलेला आहे म्हणून या बाबतीत आपण हे जाणून घेण्यास सक्षम असलो पाहिजे की उत्पादनाची किंमत मोजण्याचे भिन्न स्तर आहेत किंमतीत योगदान देणारे घटक काय आहेत आणि एका विशिष्ट बिंदूवर किंमत वाढल्यास ते कसे नियंत्रित करावेतर आपण येथे काय करतो त्या उत्पादनाची किंवा सेवेच्या एकूण किंमतीची गणना करण्यासाठीआपण उप किंमतीची गणना करतो आणि नंतर आपण त्यांची बेरीज करतो म्हणजे आपण उत्पादनाची एकूण किंमत मोजतो तर आपण हे केवळ किंमतीवर अधिक चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी करतो कारण आजच्या या स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण नियंत्रण हे खरेदीदारांच्या हातात आहे ही विक्रेत्यांची अर्थव्यवस्था नाही ही एक खरेदीदारांची अर्थव्यवस्था आहेजेव्हा ही खरेदीदाराची अर्थव्यवस्था असते तेव्हा जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळेअर्थव्यवस्थेमध्ये खरेदीदाराकडे पुष्कळ पर्याय उपलब्ध असतात आणि पुरवठा बाजू देखील खूप प्रभावीपणे सुधारलेली असते उदाहरणार्थ जर आपण 1991 पूर्वीच्या भारतीय बाजाराबद्दल चर्चा केली तर स्टील क्षेत्राबद्दल म्हणता येईल कि जर एखाद्याला स्टीलची निर्मिती व पुरवठा करणारा एखादा स्टील खरेदी करावा लागला असेल तर भारतातील वेगवेगळ्या स्वारस्य असलेल्या गटांना तसेच उद्योगातील कुटुंबांकडेच कदाचित शासकीय मार्ग उपलब्ध असायचे सर्व उद्योगांमध्ये स्टील हे एका कंपनीकडूनच येत होते आणि ती कंपनी होती सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड टिस्को देखील एक कंपनी होती परंतु त्या कंपनीला सुध्दा त्यांच्या कच्च्या मालासाठी आणि विक्रीसाठी तसेच इतर काही गोष्टींसाठी सेल कंपनी वर अवलंबून राहावे लागले तर या देशातील संपूर्ण बाजारपेठ सेलच्या ताब्यात होती तर याचा अर्थ हा कि ज्या हि वस्तू बनवल्या जातात व वस्तू बनवताना त्याची जी किंमत ठरते हे संपूर्ण नियंत्रण सेल कंपनी च्या हाती होते परंतु अर्थव्यवस्थेच्या उदारीकरण तत्व मुळे हे स्टील क्षेत्र खासगी स्पर्धेसाठी उघडले गेले आता आपल्याकडे बर्याच कंपन्या आहेत जसे की भारताच्या दक्षिणेकडील भागात जिंदाल स्टील कार्यरत आहे ही एक खूप मोठी कंपनी आहे तसेच आशियातील तो पहिला हाय टेक प्लांट आहे सुरुवातीला हे जिंदलच्या विजयनगर स्टील प्लांट म्हणून ओळखले जात असे परंतु आता त्याचे नाव जिंदाल स्टील वर्क्स असे ठेवले गेले म्हणजेच याने दक्षिणेकडील बाजारपेठ पूर्णतः व्यापली आणि नंतर भारताच्या पश्चिम भागातही आपला उद्योग पसरवला आहे आपल्याकडे लॉयड आणि स्टील एसआर स्टील नामक या स्टील उत्पादक कंपन्या बाजारात आल्या आहेत तर आता सेलने बाजार गमावला आहे आणि आता स्टील क्षेत्रात कठोर स्पर्धा आहे तर सध्यास्थितीला जर आपणास स्टील बनवायचे असेल किंवा बाजारपेठेत विकायचे असेल तर ते स्टील अत्यंत प्रभावी किंमती मध्ये ग्राहकास विकावे लागेल तसेच अत्यंत स्पर्धात्मक किंमत आणि अत्यंत कार्यक्षम वितरण प्रणालीचा वापर करावा लागेल असे म्हणता येईल तर आजच्या या स्पर्धात्मक परिस्थितीत मी फक्त स्टील सेक्टर बद्दल न बोलता इतर काही सेक्टर जसे कि ऑटोमोबाइल्स इलेक्ट्रॉनिक्स तसेच ग्राहक वस्तू आणि ग्राहकोपयोगी वस्तू बद्दल हि बोलू इच्छितो फर्मचा बाजारातील हिस्सा निश्चित करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी किंमत हा मुख्य घटक असतो ज्यायोगे आपण किंमतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे काल मी तुम्हाला जिओ फोनचे उदाहरण देत होतो आणि त्यांच्या यशाचे एक कारण आहे कि जिओचे नेत्रदीपक यश ही त्यांच्या किंमतीमुळे आहे आणि तसेच इतरत्र कुठेही न जुळणारी किंमत आणि न जुळणारी गुणवत्ता जिओ मध्ये आहे येथे आता कॉस्ट शीट हे एक तंत्र आहे जे कंपन्यांना एकूण खर्चाचे वेगवेगळे घटक समजून घेण्यास मदत करते तसेच उत्पादनाच्या एकूण खर्चासाठी कोणते घटक योगदान देतात आणि जर आपण खर्च नियंत्रित ठेवू इच्छित असाल तर आपल्याला स्पष्टपणे माहित असणे आवश्यक आहे कि कोणत्या पातळीवर कॉस्ट ही नियंत्रणाबाहेर जाईल तो बिंदू जाणून घेऊन त्यात आपणास सुधारणा कराव्या लागतील तर जर आपल्याला येथे कॉस्ट शीट ची फक्त एक झलक दिसली तर आपल्याला उत्पादनाची एकूण किंमत किंवा विक्रीची किंमत ही मोजवी लागेल याचा अर्थ असा की जेव्हा आपण एखाद्या उत्पादनाची एकूण किंमत किंवा उत्पादन तयार करण्यासाठी लागलेली किंमत मोजावी लागेल त्यासाठी आता आपल्याकडे काय आहे तर असे म्हणता येईल कि आपल्याकडे पहिला घटक म्हणजेच डायरेक्ट मटेरियल उपलब्ध आहे मग आपल्याकडे थेट कामगार आणि थेट खर्च असतो तर हे तीन खर्चे आहेत ज्यांना थेट साधन म्हणून म्हटले जाते ज्याशिवाय आपण काहीही तयार करणे किंवा कोणतीही सेवा निर्मिती करण्याचा विचार करू शकत नाही त्यातील प्रथम आणि महत्वाची म्हणजे उत्पादनाची थेट किंमत जर आपणास कॉस्ट ची गणना करायची असेल तर या तीन इनपुट्स चा विचार करावा लागेल उदाहरणार्थ समजा आपणास या पॉइंटरचे उत्पादन करायचे आहे तर त्या साठी कच्च माल वापरणे अत्यावश्यक आहे त्या शिवाय आपण या वस्तूचे उत्पादन करू शकत नाही आपल्याला मशीनवर काम करण्यासाठी आणि त्या कच्च्या मालास उत्पादनामध्ये रुपांतरित करण्यासाठी आणि नंतर इतर थेट ओव्हरहेड्स जसे की वीज आणि पाणी हे हि असणे आवश्यक आहे तर आपल्या कडे लुब्रिकेंट्स फ्युएल आहेत जे कि थेट सामग्री किंवा लेबर आणि या संदर्भातील खर्चे म्हणून नाहीत तर येथे सर्व प्रथम आपणास मोजावे लागेल कि सामग्री ची कॉस्ट किती आहे तसेच लेबर कॉस्ट किती आहे आणि बाकी इतर खर्च्यांची कॉस्ट किती आहे ज्या शिवाय उत्पादन घेणे शक्य नाही जर तुम्ही या पॉंईंटर कडे पाहिलात तर तुम्हाला लक्ष्यात येईल कि ५० ते ६० टक्के कॉस्ट ही वापरलेल्या मटेरियल किंवा सामग्रीवर आधारित आहे यानंतर असलेल्या इतर गोष्टी बरोबर आहेत म्हणजे हे तीन थेट घटक किंवा इनपुट्स घटक हे कॉस्ट ठरवत आहेत आणि यालाच आपण प्राइम कॉस्ट असे म्हणतो प्राइम कॉस्ट हि तीन घटकांची म्हणजे डायरेक्ट कॉस्ट मटेरियल कॉस्ट आणि लेबर कॉस्ट व इतर खर्च यांची बेरीज आहे त्यानंतर म्हणजे एकदा आपल्याकडे हे तीन इनपुट असतील तर आपल्याला फॅक्टरीमधील काही इतर ओव्हरहेड ही घ्यावे लागतील उदाहरणार्थ वीज लुब्रिकेंट्स किंवा इंधन आणि फॅक्टरीच्या इमारतीची होणारी घट मग तुमच्या कडे फोरमन आहे तसेच काही तांत्रिक बाबींशी निगडित कामगार आहेत ज्यांची मदत घेणे गरजेचे आहे म्हणजे केवळ श्रम साहित्यासह तसेच वीज आणि पाण्या शिवाय उत्पादन करणे शक्य नाही म्हणजे आपणास या आधारभूत सुविधांची उपलब्धता असणे आवश्यक आहे आधारभूत सुविधा म्हणजे लेबरइमारतीची होणारी घट कारखान्याचे फर्निचर इत्यादी तसेच कारखान्यात उपलब्ध असलेल्या इतर सहाय्यक सुविधा हि असू शकतात या सर्व गोष्टी फोरमॅन व तांत्रिक लोक आणि त्यांच्या पगारी या सर्व गोष्टी प्राइम कॉस्ट मोजताना त्यात जोडल्या जातात म्हणजे जेव्हा आपण प्राइम कॉस्ट मध्ये वर्क ओव्हरहेड व फॅक्टरी ओव्हरहेड जोडतो तेव्हा आपण त्यांना फॅक्टरी ओव्हरहेड किंवा वर्क ओव्हरहेड असे म्हणू शकतो म्हणून जेव्हा आपण त्यास जोडता तेव्हा आपल्याला हे समजण्यात मदत होते की उत्पादनास कसा आकार द्यावयाचा आहे त्या आकारात वस्तूला आणणे आणि शेवटी विक्रीयोग्य स्वरूपातील उत्पादन तयार करणे किंवा बाजारपेठेपर्यंत किती खर्च घेणे आपल्याला आवश्यक आहे ही पूर्वनिर्धारित किंमत आहे कारण कॉस्ट शीट हे आपल्याला किंमतीचे पूर्वनिर्धारण करण्यात मदत करतेतर अत्यंत अपेक्षित अशी कॉस्ट जी वस्तू बनवण्यासाठी आवश्यक आहे कि काय आहे आणि ती कसे कार्य करते हे आपणास मोजावे लागेल जेव्हा तुम्ही प्राइम कॉस्ट आणि वर्क कॉस्ट मोजता त्यानंतर त्यात आधारभूत ओव्हरहेडस ला जोडतो ज्याला आपण ऍडमिनीस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडस हि म्हणतो कारण फॅक्टरी सोबत ऑफिस आणि ऑफिस स्टाफ ची मदत हि आवश्यक आहे ऍडमिनस्ट्रेटिव्ह स्टाफ म्हणजे कायमस्वरूपी असणारे कामगार ज्यांना व्हाईट कॉलर कामगार असे हि म्हणाले जाते आणि लेबर स्टाफ ला ब्लू कॉलर स्टाफ म्हंटले जाते परंतु कार्यालय प्रशासनात काम करणारे कर्मचारी व्हाईट कॉलर कर्मचारी आहेत किंवा सहाय्यक कार्यात ते मदत करतात त्यांच्या मदती शिवाय वस्तू उत्पादनापासून ते विक्री केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही त्यासाठी आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय खर्च करावा लागेल जेणेकरून ते देखील उत्पादनाच्या एका युनिटमध्ये प्रमाणितपणे जोडले जातील म्हणजे शेवटी असे म्हणता येईल कि एकदा आपण थेट तीन खर्च फॅक्टरी ओव्हरहेड्स आणि प्रशासकीय ओव्हरहेड्स जोडल्या की ही किंमत उत्पादन खर्च बनते परंतु पुन्हा उत्पादन करणे आणि ते गोदामात ठेवणे हे उद्दीष्ट नाही आपण वस्तू चे उत्पादन त्या वस्तुंना गोदामात ठेवण्यासाठी नाही तर बाजारपेठेत विकण्यासाठी तयार करतो तर वस्तुंना बाजारपेठेत नेण्यासाठी आपणास काही अधिक खर्च करावे लागतील आणि त्या खर्चाना आपण सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असे संबोधतो सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड हे सर्व मार्केटिंग ओव्हरहेड्स आहेत जसे कि वाहतूक खर्च विमा खर्च हे सर्व खर्च आहेत जे उत्पादन घेण्याकरिता केले जातात अद्याप याचा अर्थ असा कि वस्तू बनवण्यासाठी लागणार खर्च म्हणजे उत्पादन प्रक्रिया असे आपणास म्हणता येईल म्हणजे आपण या प्रक्रिया पासून सुरवात करत पाहतो आणि या बिंदू ला आपण वाणिज्य म्हणून संबोधतो वाणिज्य म्हणजे काय तर वस्तूच्या उत्पादन ठिकाणापासून ते उपभोग ठिकाणापर्यंत वस्तू ला पोहचवणे आणि या साठी होणारे खर्च हि आपणास कॉस्ट मध्ये जोडावे लागतील आणि मग ती कॉस्ट हि उत्पादनाची टोटल कॉस्ट बनेल किंवा त्याला आपण टोटल कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट ऑफ सेल्स टु बी सोल्ड इन द मार्केट असे ही म्हणू शकतो तर आपण येथे टोटल कॉस्ट हि सब कॉस्ट मध्ये विभाजित केलेली आहे जी कि ४ प्रकारच्या कॉस्ट मध्ये विभाजित आहे सर्वप्रथम आपणास प्राइम कॉस्ट मोजावी लगेल तसेच वर्क कॉस्ट आणि उत्पादनाची कॉस्ट तसेच सेल्स कॉस्ट यांची हि गणना करावी लागेल तर आपणास कॉस्ट शीट मध्ये हि काही जबाबदारी केंद्र तयार करावे लागतील जेणेकरुन जर उत्पादनाची किंमत नियंत्रणाबाहेर गेली तर ती आपणास समजू शकेल उदाहरणार्थ आता आपण अपेक्षा करत होतो की जेव्हा आपण एक एअर कंडिशनर तयार करू तर त्यासाठी लागणारी किंमत ही जवळपास लागेल 22000 रुपये आणि ती असायला हवी वितरण ठिकाणी असणारी टोटल कॉस्ट परंतु जेव्हा आपण अंतिम वस्तू वितरकाकडे पोहचवत आहोत तेव्हा आपली टोटल कॉस्ट बनत आहे 26000 रुपये यांचा अर्थ हा कि कॉस्ट मध्ये व्हेरिएन्स येत आहे तो हि 4000 रुपयांचा ज्याला आपण नकारात्मक व्हेरिएन्स असे म्हणतो आता आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण आपणास 4000 रुपये अतिरिक्त लागत आहे जेव्हा कि आपण एअर कंडिशनर 22000 रुपयांना बनवला होता ना कि 26000 रुपयांना म्हणजे येथे आपणास ४००० रुपयांची तफावत येत आहे आणि हे अतिरिक्त असलेले 4000 रुपये कसे देय करायचे कारण ग्राहक हि अतिरिक्त किंमत देय करणार नाही उदाहरणार्थ जर आपण एअर कंडिशनर 22000 रुपयांना बनवला तर बाजारात एअर कंडिशनरची सामान्य किंमत म्हणजेच ग्राहकांपर्यंत पोहचेपर्यंत ती किंमत 35000 रुपये बनते परंतु जर आपण त्याचे 26000 रुपयांमध्ये उत्पादन करीत असाल तर याचा अर्थ असा असेल कि ते ग्राहकांपर्यंत 39000 रुपयांपर्यंत पोचले जाईल मग ग्राहकाने का अतिरिक्त 4000 रुपये देय करायचे एकतर उत्पादनात काही विशिष्ट वैशिष्ट्ये असावीत की आपण अतिरिक्त पैशासाठी काही अतिरिक्त वैशिष्ट्ये देत आहातपरंतु आपण अतिरिक्त पैशांसाठी कोणतेही अतिरिक्त वैशिष्ट्य देत नसल्यास ग्राहकास अशावेळी 35000 रुपयांत उपलब्ध असलेले एखादे उत्पादन विकत घेतल्याबद्दल फार आनंद होईल आणि कंपन्यांचे उत्पादन अवरोधित केले जाईल ते बाजारातल्या ग्राहकांकडे जाऊ शकणार नाही जेणेकरून ही एक गोष्ट आहे याचा अर्थ स्पर्धात्मक बाजारपेठेतील स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक प्रणालीमध्ये तुम्ही ग्राहकाला जादा किंमत देऊन पैसे घेऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे की जर कंपनीला इतर किंमतींवर खर्च करावा लागला म्हणजे इतर काही कॉस्ट या नुकसान वाढवत आहेत तर आपण तपासले पाहिजे कि कोणत्या कॉस्ट ह्या अतिरिक्त 4000 रुपयांसाठी कारणीभूत आहेत तर हे शोधण्यासाठी आपणास कॉस्ट ऍनालिसिस करावे लागेल आणि जर तुम्ही कॉस्ट शीट बनवली असेल ज्यामध्ये प्राइम कॉस्ट आणि वर्क कॉस्ट या वेगळ्या दाखवल्या असतील तसेच उत्पादन कॉस्ट आणि सेल्स कॉस्ट याही वेगळ्या दाखवल्या असतील तर अश्या वेळी आपणस कॉस्ट ची पातळी नियंत्रण बाहेर गेली आहे का हेय मोजणे सहज शक्य आहे जर आपण एखाद्या महागड्या किंमतीवर एखादी सामग्री खरेदी केली आहे किंवा मजुरांना अतिरिक्त पैसे दिले जात आहेत किंवा इतर खर्चास जास्त पैसे दिले जातात याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला खर्च करण्याच्या नियंत्रणायोग्य आणि अनियंत्रित घटक शोधावे लागतील आणि जर घटक नियंत्रित करण्यायोग्य आहेत परंतु अद्याप नियंत्रित झाले नाहीत आणि खर्च वाढला असेल तर योग्य कारवाई केली पाहिजे परंतु जर हा घटक अनियंत्रित असेल तर अशा प्रकरणात तो एक्स फर्मसाठी अनियंत्रित आहे तसेच बाजारातील सर्व फर्मसाठी ही आहे म्हणून त्या परिस्थितीत उत्पादनाची एकूण किंमत वाढेल आणि त्यामुळे त्याचा कोणावरही परिणाम होणार नाही म्हणूनच जर एखाद्या कंपनीत असे काही अस्थिर घटक असतील जे निश्चितपणे ओळखले पाहिजेत आणि सुधारात्मक कारवाई ही केली पाहिजे म्हणूनच जेव्हा आपण कॉस्टिंग कार्यप्रणाली किंवा कॉस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करता तेव्हा त्या प्रकरणात कॉस्ट स्टेटमेंट खूप महत्वाची भूमिका बजावते तर यानंतर कॉस्ट शीट आणि कॉस्ट स्टेटमेंट संदर्भातील विस्तृत माहिती आपण पुढील वर्गात घेऊ खूप खूप धन्यवाद